हॅलो आणि या व्याख्यानात आपले स्वागत आहे म्हणूनच हा सिक्योर सिस्टम इंजीनियरिंग या कोर्समधील डेमो आहे तर आतापर्यंत मी आशा करतो की आपण आभासी बॉक्स स्थापित केला आहे आणि येथे दर्शविल्यानुसार आपण उबंतू चालू केली आहे तर या पहिल्या डेमोमध्ये आपण मूलभूत गोष्टींकडे पाहू हा स्टॅक प्रोग्राममध्ये कसे सादर केले जाते ते पाहू आणि जीडीबी नावाचे टूल वापरु जे प्रोग्रॅम डिबग करण्यासाठी वापरता येईल तर पहिली गोष्ट म्हणजे टर्मिनल सुरू करणे म्हणजे आपण हे असे करू शकाल आपण वेबसाइटवरून कोड डाउनलोड केले असल्यास एनपीटीईएल कोड्स NPTEL CODES नावाच्या निर्देशिकेवर नेव्हिगेट करा या व्हिडिओमध्ये आम्ही मॉड्यूल 0 पाहत आहोत हे मॉड्यूल कोडशी संबंधित आहे हे आपण या सादरीकरणात पाहणार आहोत तर हे काय करते की त्याचे मेन फंक्शन आहे आणि या फंक्शनला 1 2 आणि 3 पॅरामीटर्स पास केरून आमंत्रण आहे आणि आम्ही मागील व्हिडिओंमध्ये पाहिले आहे की हे फंक्शन फक्त दोन बफर डिफाईन करते ५ बाइटचे बफर१ आणि १० बाइटचे बफर२ आता आम्ही या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत आम्ही या विशिष्ट प्रोग्रामच्या स्टॅकचे विश्लेषण कसे करावे ठीक आहे या प्रोग्रामसाठी एक्झिक्युटेबल बनविणे हे आम्ही प्रथम करत आहोत आम्ही ते मेक make करून रन करतो तर मेकफाइल म्हणून ओळखले जाणारे यावर हे मेक अवलंबून आहे आणि हे फक्त एक स्क्रिप्ट आहे आम्ही मेकफाईलमध्ये काय आहे याबद्दल तपशीलात जाणार नाही परंतु जीसीसीची मागणी करण्यास वचनबद्ध कमीट commit अशी एक स्क्रिप्ट आहे त्यासाठी विविध पॅरामीटर्स जीसीसी साठी निर्दिष्ट करा आणि शेवटी संबंधित एक्झिक्युटेबल मिळवा तर जीसीसीसाठी या पैकी काही पॅरामीटर्स जसे की -f नो स्टॅक प्रोटेक्टर z ईएक्सईसीस्टॅक इत्यादी नंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहणार आहोत या विशिष्ट व्हिडिओसाठी आम्ही -एम३२ आणि -जी येथे दोन विशिष्ट मापदंडांचे स्पष्टीकरण देऊ तर -एम३२ सूचित करते की या प्रकरणात तयार होणारे example1 32 बिट एक्झिक्युटेबल आहे आणि म्हणूनच हे इंटेल व्हर्च्युअल बॉक्स किंवा इंटेल मशीन आहे म्हणून येथे उत्पन्न होणारे एक्झिक्युटेबल इंटेल 32 बिट एक्झिक्युटेबल आहे आम्ही येथे निर्दिष्ट केलेला G पर्याय सुनिश्चित करतो की डीबगिंग चिन्हे एक्झिक्युटेबलमध्ये समाविष्ट केली जातात आता आम्ही दुसर्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे ही विशिष्ट फाईल example1 एक एल्फ एक्जीक्युटेबल आहे म्हणून आपण रीडएल्फ -एच सारख्या कमांड पाहिल्या आहेत आणि आम्ही या विशिष्ट एक्झिक्युटेबलच्या हेडरकडे पाहू शकतो आणि आम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण example1 हेडर मिळवू शकतो म्हणून बघितल्या प्रमाणे आयडेटीफायर 7f 45 4सी 46 आहे जे एल्फला एएससीआयआय मध्ये बदलते इतर गोष्टी लक्षात घेण्यासारख्या म्हणजे इंटेल ३८०३८६६ 38०3866 साठी ते सूचित करते की हे ३२ बिट एक्झिक्युटेबल आहे म्हणून आपण या एक्जीक्यूटेबलसाठी एंट्री पॉईंट ०x8048ce0 या ठिकाणी आहे आणि सेक्शन हेडर्स आणि वगैरे सारख्या इतर बाबीदेखील पाहिल्या आहेत सेक्शन हेडर्स बद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही रीडएल्फ एस readelf -S सारख्या इतर रीडएल्फ वैशिष्ट्यांचा वापर करू शकतो तर रीडएल्फ एस example1 आपल्याला या विशिष्ट एक्सिक्यूटेबल मध्ये उपस्थित असलेल्या विविध विभागांबद्दल अधिक माहिती देऊ example1 एक्झिक्युटेबल बद्दल अधिक तपशीलवारपणे पाहण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे टूल म्हणजे ऑब्जेक्ट डंप तर मी j ऑब्जेक्ट डंप -डिसिसेम्बल ऑल example1 objdump -disassemble all example1 एक्झिक्युट केल्यास ते आऊटपुट example lst मध्ये संग्रहित करते हे विशिष्ट टूल example1 डिस्सेम्बल करेल आणि example1 lst नावाच्या डिस्सेम्बली फाईलमध्ये संग्रहित करेल आम्ही दुसरा टॅब उघडू शकतो आणि example1 lst पाहू शकतो आपण मेन शोधू शकतो आपण संबंधित सी कोड देखील उघडू शकतो आणि मेन मध्ये पाहू शकतो की या फंक्शनसाठी एक इन्वकेशन आहे जे या इन्स्ट्रक्शनद्वारे आवश्यकतेनुसार या ठिकाणी केले गेले आहे 80483ED तर या फंक्शनला इन्स्ट्रक्शन कॉल करण्यासाठी हा मशीन कोड आहे आम्ही मागील व्हिडिओंमध्ये पाहिले आहे की फंक्शनला पास केलेले तीन 1 2 आणि 3 पॅरामीटर्स स्टॅकवर ढकलले गेले आहेत तर त्यास उजवीकडे खेचले जाते जे पुश 3 पुश 2 आणि पुश 1 येथे आपण या फंक्शनचे डीस्सेम्बली पाहतो आणि आपल्याला माहित आहे की फंक्शनमध्ये प्रीऐम्बल आहे जिथे या फंक्शनसाठी स्टॅक फ्रेम तयार केला आहे येथे लोकल व्हेरिएबल्ससाठी जागा उपलब्ध आहे आणि शेवटी फंक्शन रिटर्न आहे ह्या इंस्ट्रक्शन मधील फंक्शन मधील 3 इंस्ट्रक्शन आपण असे पाहिले की 0x10 म्हणजे स्टॅक फ्रेमसाठी १६ बाइट आहेत कारण लोकल व्हेरिएबल्सचे एकूण साईज १६ बाइट आहे पुढील जे टूल आपण पाहणार आहोत ते सर्वात महत्वाचे आहे ज्यास जीडीबी जीएनयू डीबगर म्हणून ओळखले जाते आणि हे टूल प्रोग्राम डीबग करण्यासाठी विविध रेजिस्टरकडे पाहण्यासाठी स्टॅकमधील कंटेनट आणि याप्रमाणे या वापरले जाऊ शकते तर हे टूल सुरू करण्याचा मार्ग म्हणजे एक्जीक्युटेबल example1 जीडीबी प्रदान करणे तर जीडीबी तुम्हाला असा एक प्रॉम्प्ट प्रदान करेल आणि या प्रॉम्प्टच्या माध्यमातून तुम्ही विविध कमांड्स पाठवू शकाल जसे की लिस्ट कमांड ज्याद्वारे संपूर्ण सोर्स कोडची लिस्ट दिली जाईल तसेच तुम्ही ब्रेक पॉईंट्स जसे की बी लाईन नंबर १० वर पाठवू शकता तर याचा अर्थ असा आहे की ब्रेक पॉइंट १० लाइन क्रमांक १० प्राप्त होईपर्यंत प्रोग्राम एक्सिक्यूट होईल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की प्रोग्राम १० वी ओळ येत नाही तो पर्यंत एक्सिक्यूट आणि नंतर पुढील कारवाईची प्रतीक्षा करेल चला हा प्रोग्रॅम ही कमांड जीडीबीआर gdb r वापरून रन करू या आणि जीडीबी तुम्हाला सांगेल की लाइन 10 मधील ब्रेक पॉईंट 1 आला आहे तर आपण उपस्थित असलेल्या विविध रजिस्टरकडे लक्ष देऊ शकतो आता या विशिष्ट टप्प्यावर आपण त्यातील विविध रजिस्टर मधील विविध घटकांकडे पाहू आणि हे gdb माहिती रजिस्टर इप gdb info registers eip सारख्या कमांड द्वारे केले जाऊ शकते जे इंस्ट्रक्शन पॉईंटर दर्शविते esp म्हणजे स्टॅक पॉईंटर रजिस्टरसाठी असते आणि ebp म्हणजे स्टॅकमधील फ्रेम पॉईंटर आहे तर आपण याकडे पाहतो आणि आपण पाहतो की इप इथल्या ८०४८३ई७ वरील स्थानाकडे निर्देशित करीत आहे जर आपण या कोडकडे परत गेलो तर आपल्याला दिसेल की इप इथून या स्थानाकडे निर्देश करीत आहे मूलत ही सूचना एक्सिक्यूट करावी लागेल तर आम्ही हे देखील पाहतो की स्टॅक पॉईंटर 0xffffcf68 या ठिकाणी आहे तर आपण काय करू शकतो ते म्हणजे आपण gdb x32x esp सारख्या कमांड वापरून स्टयाक मधील कन्टेन्ट प्रिंट करू शकतो आणि हि कमांड विशेष करून स्टयाक पॉइन्टरने दाखविलेल्या ठिकाणी जसेकी या केस साठी ffffcf68 मेमरी डम्प करते आणि इथे असलेले ३२ म्हणजे मेमरीच्या किती जागा दाखवायच्या ते सूचित करते इथे असलेला दुसरा एक्स दाखवितो की फक्त हेक्साडेसीमलच व्याल्यू असाव्यात तर आता आपण पाहिले आहे की इन्स्ट्रक्शन पॉइन्टर पुश ०३ कडे निर्देशित करत आहे जे अद्याप एक्सिक्यूट झाले नाही आमच्याकडे एक स्टॅक पॉईंटर आहे जो ffffcf68 स्थान दर्शवित आहे आणि या प्रकरणात बेस पॉईंटर देखील ffffcf68 आहे यामागचे कारण असे आहे की येथे या इन्स्ट्रक्शनमधील स्टॅक पॉईंटर esp ebp म्हणून हलवेल स्टॅक पॉईंटर खरं तर बेस पॉईंटर म्हणून कॉपी केलेला असतो आणि म्हणून स्टॅक पॉईंटर आणि बेस पॉईंटर सारखेच असतात ऑब्जेक्ट डम्पचा वापर करून मिळवलेला डिस्सेम्बली जीडीबीनेही मिळू शकतो म्हणूनच आपल्याला ही कमांड gdb डिस्सेम्बल gdb disassemble करणे आवश्यक आहे आणि ती आपल्याला तंतोतंत समान तपशील देईल जीडीबीद्वारे मिळवलेला डिस्सेम्बली आपल्याला विशिष्ट प्रोग्रामची रन टाइम स्टेटस देखील सांगते जसे की अस्तित्वात असलेल्या प्रोग्राम काउंटरचे विद्यमान स्थान सिंगल स्टेप किंवा सिंगल इंस्ट्रक्शन म्हणून ओळखल्या जाणार्या कमांडद्वारे आपण प्रत्येक इंस्ट्रक्शन स्वतंत्रपणे एक्सिक्यूट करू शकू आणि आम्ही ही कमांड लहान केली आहे जसे जीडीबीसी gdb si जेव्हा आपण या प्रकरणात si एकच सूचना निर्दिष्ट करतो तेव्हा पुश इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट होईल आणि आम्ही त्याकडे लक्ष देऊ तर हे असे म्हणतात की 4a3e7 मध्ये समाप्त होणारी ही इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट झाली आहे आणि जर आपण पुन्हा डिस्सेम्बल केले तर आपण पाहू शकतो की प्रोग्राम काउंटर किंवा इंस्ट्रक्शन पॉइन्टर पुढील इंस्ट्रक्शनकडे गेला आहे हे आम्ही यापूर्वी केल्या प्रमाणे स्टॅकचे कंटेनट डम्प करून स्टॅकवरील परिणाम देखील पाहू शकतो म्हणून आपण या gdb x 32x esp द्वारे केले आहे आणि आम्ही पाहतो की येथे फरक आहे 3 मधील कंटेनट स्टॅकवर ढकलली गेली आहे यासारखी आणखी पुढील इंस्ट्रक्शन पाहू आणि नंतर पुन्हा स्टॅककडे पहा आणि आम्ही पाहतो की 1 2 आणि 3 सर्व पॅरामीटर्स स्टॅकवर ढकलले गेले आहेत आता इंस्ट्रक्शन पॉइन्टर कॉल इंस्ट्रक्शन कडे निर्देश करीत आहे आम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे की जेव्हा एखादी कॉल इंस्ट्रक्शन असते तेव्हा काय केले जाते की हा विशिष्ट पत्ता 80483db त्याच वेळी इंस्ट्रक्शन पॉईंटर मध्ये हलविला जातो त्याच वेळी पुढील अड्रेसची इंस्ट्रक्शन 080483f2 स्टॅकवर ढकलली जाते तर मग एका शिकवण्याने हे कसे घडते ते पाहू तर आम्ही पुन्हा स्टॅककडे पाहू आणि आपण पाहू की पुढील इंस्ट्रक्शन 08483f2 जीचा रिटर्न अड्रेस आहे तो स्टॅकवर ढकलला जाईल त्याच वेळी जर आपण रेजिस्टरमधील मजकूर पाहिला तर आपल्याला दिसेल की इंस्ट्रक्शन पॉईंटर जसाकी eip आहे तो 80483db स्थानाकडे पॉईंट करतो जो फंक्शनची सुरूवात आहे मागील व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले आहे की हे फंक्शन आरंभिकपणे त्याच्या प्रस्तावनेत प्रीऐम्बल Preamble काय करते ते म्हणजे मागील फ्रेम पॉईंटरला स्टॅकमध्ये ढकलते हे स्टॅक पॉईंटरला बेस पॉईंटर वर स्थानांतरित करते आणि नंतर ही subtract इंस्ट्रक्शन स्टॅकमधील १६ बाइट डेटा अलोकेट तर इंस्ट्रक्शन ३ वापरुन हे कसे घडते ते आपण पाहू तर मी फक्त gdb si 3 निर्दिष्ट करू शकतो ज्याचा अर्थ असा आहे की 3 इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट केल्या पाहिजेत आणि मी जर त्या येथे डिसिसेम्बल केले तर मी पाहतो की पुश ebp मूव्ह esp आणि सबट्रक १६ फ्रॉम esp या 3 इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट करणे तर मी पुन्हा स्टॅकमधील कन्टेनट पाहू शकेन आणि आम्ही काय पहात आहोत की आता स्टॅक ffffcf44 वर खाली गेला आहे आणि त्याचे कारण आहे की ज्याच्या जवळ जी बफर१ आणि बफर२ आहे सबट्रक इंस्ट्रक्शन त्याला १६ बाईटचा डेटा आलोकेट करतो म्हणून मी रजिस्टर्समधील कन्टेनटवर नजर टाकल्यास gdb info registers eip esp ebp आपण पाहू शकता की स्टॅक पॉईंटर आणि संबंधित बेस पॉईंटर दरम्यान अंतर आहे तर स्टॅक पॉईंटर आणि बेस पॉईंटर मधील हा विभाग त्या फंक्शनसाठी सक्रिय फ्रेम आहे आता या भागात ffffcf44 आणि ffffcf54 दरम्यान जेथे फंक्शनचे लोकल राहतात तर आपण या फंक्शनसाठी gdb info locals ही कमांड वापरून कुठले लोकल आहे ते पाहू शकतो आणि या फंक्शनमध्ये २ लोकल निर्दिष्ट केलेले आहेत तर ते बफर१ आणि बफर२ आहे आम्ही खालील प्रमाणे बफर१ आणि बफर२ च्या अड्रेसकडे देखील पाहू शकतो जसे की पी जे प्रिंट आहे जीडीबी पी एक्स बफर१ gdb px buffer1 जिथे बफर१ बफर१ अड्रेस देईन त्याचप्रमाणे बफर२ चा अड्रेस जीडीबी पी एक्स व बफर२ gdb px buffer2 आहे आपण येथे जे पाहतो ते म्हणजे बफर१ आणि बफर२ हे दोन्ही स्टॅक फ्रेममध्ये आहेत आणि ते दोन्ही स्टॅक पॉईंटर आणि बेस पॉईंटर मध्ये आहेत आता आपण डिसिसेम्बली पाहूया आणि आपण पाहत आहोत की तेथे दोन इंस्ट्रक्शन बाकी आहेत त्यातील एक म्हणजे लिव्ह इंस्ट्रक्शन आणि नंतर रिटर्न इंस्ट्रक्शन लिव्ह इंस्ट्रक्शन अश्याप्रकारे स्टॅक फ्रेमला पुनर्संचयित करते की जे या प्रकरणात आधीच्या फंक्शनशी संबंधित जुने फ्रेम या केसमध्ये मेन फंक्शन पुनर्संचयित करते आणि रिटर्न परत मेन फंक्शनला रिटर्न येते तर हे घडत आहे हे पाहू या म्हणून मी सिंगल इंस्ट्रक्शन३ करू शकते जे ३ इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट करेल आणि जे आपण पाहतो ते म्हणजे एक्सिक्यूशन मेन फंक्शनकडे परत गेले आहे आता पूर्वीप्रमाणे आपण हे पडताळून पाहू शकतो आम्ही विविध रेजीसटरकडे बघू शकतो आणि आपण पाहतो की इंस्ट्रक्शन पॉइन्टर कुठेतरी मेन फंक्शनमध्ये पॉइन्ट करते खरेतर ते कॉल नंतरच्या फंक्शनकडे पॉइन्ट करते जो येथे हा अॅड फंक्शनशी संबंधित आहे आणि आपण हे देखील पाहतो की स्टॅक पॉईन्टर आणि बेस पॉईंटर स्टॅकमध्ये वर गेले आहेत आता आपण फंक्शन एक्सिक्यूशन करण्याचे काम पूर्ण केले आहे आणि आम्ही पुन्हा मेन फंक्शनकडे जात असल्यामुळे ऐक्टिव फ्रेम आता मुख्य फंक्शनशी संबंधित आहे तर सर्व लोकल व्हेरिएबल्स जर एखादा मेन मध्ये असेल तर परत येतील आणि येथे ऐक्टिव होतील तर जीडीबी एक उत्तम डीबगिंग सॉफ्टवेअर आहे जे उपलब्ध आहे ते विनामूल्यपणे उपलब्ध आहे आणि जे आपण कॅप्चर करतो ते जीडीबी काय करू शकते याची केवळ एक छोटीशी झलक आहे तर तुम्ही शोध घेऊ शकाल आणि आम्ही जीडीबीच्या सर्व कमांडस असलेले डॉक्युमेंट सामायिक करण्याचा प्रयत्न करू तुम्ही जीडीबीच्या सहाय्याने विविध गोष्टी करुन पाहु शकता आणि जीडीबीचा उपयोग करून इतर डिबगिंग करण्याचा प्रयत्न करू शकता वेगवेगळ्या रेजीस्टरकडे पहा आणि स्टॅक आणि इतर लोकल वव्हेरीएबल कसे व्यवस्थापित केले जातात ते पहा धन्यवाद संदर्भ 1 जीडीबी जीएनयू प्रोजेक्ट डीबगर GDB - GNU Project Debugger 2 मेकफाइल